सर्वांना नमस्कार इंजिनीअरिगं ड्रॉईंग अडँ कॉम्प्युटर ग्राफिक्स च्या या ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमामध्ये आपले स्वागत आहे आपण ७ वे मोड्यूल घेणार आहोत ज्यात आपण कॉम्प्युटर ग्राफिक्स बद्दल पाहणार आहोत कॉम्प्युटर ग्राफिक्समध्ये आपण प्रामुख्याने कॉम्प्युटर ग्राफिक्सचे अवलोकन करणार आहोत म्हणजे त्यांची उत्पत्ती कशी झाली आणि त्यासाठी सामान्यतः वापरले जाणारे सॉफ्टवेअर कोणते आहेत AutoCAD बद्दल थोडेसे आणि SolidWorks बद्दल तपशीलवार जाणून घेणार आहोत तर या मोड्यूल्स चा आपण कॉम्प्युटर ग्राफिक्स मध्ये समावेश करणार आहोत अवलोकन करण्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे आत्तापर्यंत आपण डायमेंशन कंपास डिव्हायडर स्केल प्रोट्रेक्टर आणि इतर वस्तू वापरून शीटवर तांत्रिक रेखाचित्र कसे काढायचे ते शिकलो आयसोमेट्रिक व्ह्यू मध्ये 2 डायमेन्शनल आणि कदाचित 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स तयार करण्याचा प्रयत्न करा आता यापुढे आपण कॉम्प्युटर वापरण्याचा प्रयत्न करू अशा प्रकारचे 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स किंवा कदाचित 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स चे कट सेक्शनल व्ह्यूज ची रचना कशी करायची ते पाहू तर याची सुरूवात करण्यासाठी सर्वप्रथम आपण या कॉम्प्युटर ग्राफिक्सचे काही अवलोकन करू तर आधुनिक काळातील अभियांत्रिकी डिझाईन्स मध्ये नेहमी 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स आणि 3D सॉलिड मॉडेलिंग चा समावेश असतो उदाहरणार्थ येथे ही दृश्ये आहेत परंतू सामान्यतः आपण त्यांचे ड्रॉइंग शीट वर रेखाटन करत असतो कदाचित आपण उजव्या बाजूची दृश्ये डावीकडील दृश्ये वरचे दृश्य समोरचे दृश्य आम्ही तयार करू एखादी वस्तू 3D मध्ये कशी दिसते याची कल्पना करण्याचा प्रयत्न करा आणि आयसोमेट्रिक दृश्यांमध्ये त्याचे सादरीकरण करण्याचा प्रयत्न करा या कॉम्प्युटर ग्राफिक्सचा फायदा म्हणजे ते छान दिसतात आणि अचूक परिमाणांवर आपण त्यांचा नेहमीच वापर करू शकतो जेव्हाही आपण स्केचेस काढतो तेव्हा नेहमी कमीत कमी संख्या मिळते तर कॉम्प्युटर ग्राफिक्स आपल्याला अचूक माहिती देत असते तथापि चमकदार हलके रंग गडद रंग यांनी तयार झालेले छायांकित भाग डोळ्यांना आकर्षित करतात वास्तविक पाहता वस्तूचे अचूक आणि अस्पष्ट वर्णन हीच त्याची ताकद आहे आणि ती सर्व माहिती आपण कॉम्प्युटर संग्रहित करू शकतो 10 वर्षांनंतरही जर एखाद्याला ती माहिती पुन्हा मिळवायची असेल तरीदेखील ती माहिती मिळविता येते तर ड्रॉईंग शीट्स आणि इतर गोष्टी यांचे आपण हाताने रेखाटन करत असतो व त्यांना आयुष्य असते आणि पुढे जर आपल्याला ती माहिती इतरांस पुरवायची असेल तर तीचा साखळी सारखा पुरवठा देखील शक्य होईल त्यामुळे एकाच ठिकाणी तांत्रिक रेखाचित्रे तयार करून ती वेगवेगळ्या संघांना पुरवली जातील आणि पुरवठा साखळीतील माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे सहसा कॉम्प्युटर ग्राफिक्समध्ये डिझाइनच्या व्हिज्युअलायझेशन साठी ग्राफिक्सचा एक प्रभावी साधन म्हणून वापर केला जातो आपण सर्वप्रथम 2 डायमेन्शनल शीटवर यांची रचना करायचा प्रयत्न करू आणि त्यानंतर शेवटी 3D ऑब्जेक्ट तयार करू या कॉम्प्युटर ग्राफिक्सचा दुसरा फायदा असा आहे की जर एखाद्याला त्वरीत प्रोटोटाइप तयार करायचा असेल तर ही रेखाचित्रे वापरणे खूप सोपे आहे आजकाल लोक 3D सह जात आहेत आणि त्यातही प्रगत 4D प्रिंटिंग आहे 3D प्रिंटिंगमध्ये जर तुम्ही ह्या कॉम्प्युटर ग्राफिक्स चा म्हणजेच त्या ऑब्जेक्टच्या संपूर्ण रचनेचा पुरवठा करू शकत असाल तर मशीन त्या ऑब्जेक्टला अतिशय प्रभावी पद्धतीने मुद्रित करण्याच्या स्थितीत असेल त्यामुळे जर एखाद्याला अतिशय लवकर प्रोटोटाइप तयार करण्यात स्वारस्य असेल तर AutoCAD आणि SolidWorks सारखे ठराविक सॉफ्टवेअर तसेच CATIA सारखे इतर सॉफ्टवेअर देखील आहेत आणि हे एखाद्याला उपयोगी पडण्यासारखे आहेत आत्तापर्यंत आपण 2D रेखाचित्रांबद्दल शिकलो आहोत मुख्यतः ती 2D रेखाचित्रे गतिशास्त्र समजून घेण्यासाठी आणि सर्किट घटकांची स्थिती तपासण्यासाठी किंवा कदाचित ब्लूप्रिंट्स च्या बिंदूसाठी उपयुक्त आहेत सुलभ पद्धतीने माहिती देण्यासाठी असलेली ही कागदपत्रे आहेत तपशीलवार माहिती मात्र 3 डायमेन्शनल मॉडेलिंगद्वारे मिळेल विशेषतः 3 डायमेन्शनल मॉडेलिंगमध्ये तीन वेगवेगळ्या प्रकारांचा समावेश आहे एक वायरफ्रेम मॉडेल आहे दुसरा सरफेस मॉडेल आहे तिसरा सॉलिड मॉडेल आहे या सॉफ्टवेअरकडे पाहण्यापूर्वी याचा एक आढावा आपणास या तांत्रिक रेखाचित्राचे काही कीवर्ड लक्षात ठेवण्यास मदत करतो त्या उद्देशाने आपण कॉम्प्युटर ग्राफिक्सचा संक्षिप्त रूपात आढावा घेत आहोत प्रथम वायरफ्रेम मॉडेल चा कामाच्या सुलभ विश्लेषणासाठी भौमितिक इनपुट डेटा म्हणून वापर केला जातो येथे पुलाचे चित्र दाखवले आहे जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिले तर त्यात अनेक रेषा घटक आहेत ते वायरफ्रेमसारखे दिसते तर ऑब्जेक्टचा सांगाडा आपल्याला नेहमी या वायरफ्रेममधून मिळतो आणि एखाद्याला जर असा ऑब्जेक्ट डिझाइन करण्यात स्वारस्य असल्यास त्यास ही वायरफ्रेम पुरवावी लागते उदाहरणार्थ सिव्हिल इंजिनीअरिंग एरोस्पेस इंजिनीअरिंग केमिकल इंजिनीअरिंग मेकॅनिकल इंजिनीअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग या सर्वच समस्या प्रामुख्याने कॉन्टिनम मेकॅनिक्स या तत्वावर कार्य करतात फील्ड असतील ताण तणाव तापमान कदाचित वर्तमान आणि इतर अनेक गोष्टींबद्दल माहिती दर्शविणारे रकाने असतील असेल सहसा अशी माहिती ही रकान्यांमध्ये दर्शविली जाते याचाच अर्थ सिस्टिम च्या प्रत्येक बिंदूवर आम्ही ती विशिष्ट माहिती ओळखण्याच्या स्थितीत असू याकरिता सामान्यतः जेव्हा आपण प्रोग्राम्स लिहित असतो किंवा कदाचित पार्शिअल डिफरंशिअल समीकरणे सोडवत असतो तेव्हा आवश्यक त्या भौतिक समस्या समजून घेण्यासाठी आपल्याला वायरफ्रेम मॉडेलमध्ये ऑब्जेक्टचा पुरवठा करावा लागतो उदाहरणार्थ तुमच्याकडे सेल फोन आहे चिप प्रोसेसर असू शकतो हे सभोवतालच्या वातावरणात सतत ऊर्जेची देवाणघेवाण करत असतात कदाचित ते जास्त तापलेले असू शकते आता त्याचे तापमान वितरण काय असू शकते कदाचित त्यावर छोटासा पूल तयार होत असेल म्हणजेच इथं विशिष्ट प्रकारच्या मर्यादा आहेत आता जर मला अशा प्रकारच्या समस्या समजून घ्यायच्या असतील तर मला काय करावे लागेल तर सर्वप्रथम चिप नेमकी कुठे आहे रेझिस्टर कुठे आहे यावर आधारित अभियांत्रिकी रेखाचित्र तयार करावे लागेल आणि यात इतर कोणत्या घटकांचा समावेश आहे तापमान क्षेत्राच्या बाबतीत कोणत्या प्रकारच्या मर्यादा लागू कराव्या लागतील अशा प्रकारच्या सर्व गोष्टी त्या विशिष्ट ऑब्जेक्ट सोबत बनवाव्या लागतात तसेच ती माहिती आपल्याला प्रत्येक वळणावर कॉम्प्युटर ला शिकवावी लागेल आणि त्याचसाठी सहसा ही वायरफ्रेम डिझाइन किंवा रेखाचित्रे उपयुक्त ठरतात दुसरे म्हणजे सरफेस मॉडेल हे सरफेसमॉडेल प्रामुख्याने फील्डच्या सादरीकरणासाठी वापरले जातात आणि ते त्या ऑब्जेक्टच्या कोणत्याही लपलेल्या रेषा काढून टाकतात तुम्हाला एखादी वस्तू किंवा कदाचित पृष्ठभागावरील तापमान वितरणाची कल्पना करायची आहे त्याऐवजी जर आम्ही वायरफ्रेम मॉडेल पुरवठा करू जे त्या बिंदूंवर असलेले समीकरणे सोडवेल परंतु तुमची पृष्ठभागाची माहिती जसे की तापमान वितरणाचा रंगीबेरंगी आराखडा किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड यापैकी तुम्ही काय पाहणार आहात तर ते म्हणजे आकर्षक सरफेस मॉडेल जरी एका स्वतंत्र पातळीवर एका बिंदूवर दोन बिंदूवर किंवा शेकडो बिंदूवर माहिती उपलब्ध असली तरी देखील प्रत्येक बिंदूवर पुनर्रचना व्हायला हवी तर कोणत्याही सरफेस मॉडेलिंग संकल्पनेमध्ये अशा प्रकारच्या स्वतंत्र माहितीचा अंतर्भाव असतो उदाहरणार्थ या कार च्या संरचनेकडे पहा आपण जे काही पाहत आहोत ते डोळ्यांना छान दिसते परंतु रंगाच्या तीव्रतेबद्दल किंवा कदाचित त्या वस्तूच्या वक्रतेबद्दल आवश्यक माहिती या प्रकारच्या गोष्टी स्वतंत्र पातळीवर उपलब्ध आहेत त्या वेगळ्या माहितीचा वापर करून आम्ही रेंडरिंग तंत्र वापरतो व एक सुंदर आकर्षक वस्तू तयार करण्याचा प्रयत्न करतो अशा प्रकारच्या प्रक्रियेला आपण सरफेस मॉडेलिंग असे म्हणतो या सरफेस मॉडेल्सना कोणतीही जाडी नसते ते जाडीमध्ये अमर्यादपणे लहान असतात त्यांची लांबी रुंदी ही उंची या प्रकारच्या गोष्टी महत्त्वाच्या असतात परंतु जाडी नाही आपल्याकडे अशा प्रकारच्या वस्तू असल्यास आम्ही सरफेस असे म्हणतो व त्याची रचना ही सरफेस मॉडेलिंग चा वापर करून करतो इथे काही वस्तू आहेत जिथे त्यांची जाडी तसेच इतर परिमाणे देखील महत्वाची असतात उदाहरणार्थ आपल्याकडे कदाचित जेट इंजिन साठी लागणारे गॅस टर्बाइन आहे आणि त्याचसोबत टर्बाइन ब्लेड turbine blade कॉम्प्रेसर आणि नोझल्स पंखे आणि इतर प्रकारच्या गोष्टी देखील आहेत काही भागांचे पृष्ठभाग हे फॅनच्या ब्लेड सारखे आहेत ज्यांची जाडी 0 आहे परंतु त्यापैकी काही नोझल सारखे आहेत आणि कदाचित त्या वस्तूचे शाफ्ट हे 3 डायमेन्शन मध्ये आहेत तर जर आपण तपशीलवार असे दृश्य दर्शविणार असू आणि जरी ते सर्व ३ डायमेन्शन मध्ये असले तरी त्याला आपण सॉलिड मॉडेल असे म्हणतो कॉम्प्युटर ग्राफिक्सच्या संदर्भात त्यांचे वायरफ्रेम मॉडेल सरफेस मॉडेल आणि सॉलिड मॉडेल या प्रकारांत वर्गीकरण केले जातील जर तुम्ही सॉलिड मॉडेल्स चा विचार करत असाल तर त्यासाठी प्रचंड किंवा अवाढव्य अशी कॉम्प्युटर मेमरी आवश्यक आहे तुम्हाला या सर्व बिंदूंवर सर्व माहिती संग्रहित करावी लागेल सरफेस हा वायरफ्रेम आणि सॉलिड मॉडेल्स च्या मधोमध आहे तर या वायरफ्रेम मॉडेल्सबद्दल तपशीलवार पाहू बहुधा कोणतेही ३ डायमेन्शनल ऑब्जेक्ट जर आपण वायरफ्रेमद्वारे एकमेकांना जोडणार असू तर याचाच अर्थ आपण शिरोबिंदू आणि कडा सारखे काहीतरी शोधून काढणार आहोत उदाहरणार्थ जर मला क्यूब क्यूबॉइड चे सादरीकरण करायचे असेल तर वायरफ्रेम मॉडेलमध्ये मला शिरोबिंदू सारखे काहीतरी हवे असेल तर हे ते शिरोबिंदू आहेत आणि आपल्याला आणखी काही माहिती आवश्यक असेल जसे की हे डेटा स्ट्रक्चर्स जे शिरोबिंदूंनी जोडलेले आहेत जर आपणास याबद्दल माहिती असेल तरच आपण या दोन्ही कडांनी जोडल्या जाणार्या या दोन गोष्टींचे सादरीकरण करू शकू हे त्या कडांनी जोडलेले असावेत हे त्या कडांनी जोडलेले असावेत आणि असेच पुढे तर त्याबाबत आपणास योग्य असे डेटा व्यवस्थापन करावे लागेल तर वायरफ्रेम मॉडेलमध्ये आपण अशा प्रकारच्या लपविलेल्या रेषा दर्शवित नाही परंतु त्यात शिरोबिंदू V आणि या कडा आहेत कोणतीही त्रिमितीय वस्तू जिचे आपण सादरीकरण करू इच्छितो ती जोडण्यासाठी आपणास आवश्यक असलेली ही किमान माहिती आहे आता जर आपण या नोड्स शिरोबिंदू कडा आणि इतर प्रकारच्या कॉन्फिगरेशन चा मागोवा घेण्याच्या बाबतीत सावधगिरी बाळगली नाही तर तेच मुद्दे आपल्याला दिशाभूल करणारी माहिती देखील देऊ शकतात जर आपण ही माहिती काळजीपूर्वक जोडण्याच्या स्थितीत नसू तर कदाचित हे तिकडे जाईल हे इकडे येईल आणि हे इथे येईल आणि हे एक गुंतागुंतीचे असे चित्र तयार होईल ज्याचे आपणास निरीक्षण करावे लागेल म्हणून जेव्हा जेव्हा आपण हे वायरफ्रेम मॉडेल्स वापरत असू तेव्हा हे शिरोबिंदू व त्यांची जोडणी करण्यासाठी लागणाऱ्या लिंक्स यांचे समायोजन करावे लागेल तसेच त्यांचा अनुक्रम देखील काळजीपूर्वक पाळावा लागेल सामान्यतः या वायरफ्रेम मॉडेल्समध्ये प्रतलांची माहिती असते जसे की त्याचा आकार आणि अभिमुखता म्हणजे असे काहीतरी की त्याचा सरफेस 40 अंशात किंवा 50 अशांत अभिमुख आहे आणि ही सर्व माहिती कडांच्या संचाशी संबंधित आहे तर आपल्याकडे नेहमीच कडा असतात म्हणजे असे काहीतरी की ही एक कडा ही दुसरी कडा आणि ही आणखी एक कडा वगैरे तर कडांचा संच हा नेहमीच असतो आणि या कडा सहसा एकमेकांना छेदतात व त्यामुळे त्याचा एक त्रिमितीय ऑब्जेक्ट तयार होतो आणि सामान्यतः आपण हे शिरोबिंदू केवळ रेषांनीच जोडले पाहिजेत असे नाही तर ते वक्रांनी देखील जोडले जाऊ शकतात येथे आपल्याकडे सिलिंडरचे उदाहरण आहे समजा हे जे जे बिंदू आहेत त्यांना आपण कडांनी परिभाषित करत आहोत आणि आपण त्यांची रचना आर्क्स चा वापर करून देखील करू शकतो जर आपण अशाच प्रकारच्या वस्तूंची पुनरावृत्ती केली तर कदाचित आपण एक त्रिमितीय ऑब्जेक्ट तयार करू शकू उदाहरणार्थ जर मला खूप लांब पाईप सारखे काहीतरी हवे असेल तर आपल्याकडे अशा प्रकारचे दंडगोलाकार घटक असतील जे अनेक रेषेने जोडलेले असतील जर आपल्याकडे असलेला पाईप वाकलेला असेल तर पुन्हा त्या सिलेंडरचा काही भाग काही इतर गोष्टी इतर प्रकारच्या वक्र आणि आर्क्सने आपण ते जोडण्याच्या स्थितीत असू एकूणच वायरफ्रेम मॉडेलमध्ये नेहमी शिरोबिंदूंच्या समन्वय मूल्यांचा समावेश असतो आणि विशिष्ट कडांशी संबंधित शिरोबिंदू कोणते आहेत आणि या कडांपासून काही पृष्ठभाग तयार होत आहेत का ही सर्वात महत्वाची माहिती आहेत आता जेव्हा आपण या कडांकडे पाहत आहोत तेव्हा काळजीपूर्वक या डेटाबेस ची संरचना तयार करावी लागते विविध प्रकारचे ऑपरेशन्स किंवा कदाचित वेगवेगळे संयोगिक जोड्यांचा वापर केला जाऊ शकतो त्यापैकीच एक म्हणजे रिलेशनल ऑपरेटर जेथे लिस्ट आणि एरर्स संच आपण साठा कार्यासाठी वापरू शकतो जसे की व्हर्टेक्स लिस्ट म्हणजे V 1 V 2 V 3 V 4 या सारखे काहीतरी आणि मग एज लिस्ट देखील कोणते शिरोबिंदू एकमेकांशी जोडलेले आहेत तसेच त्यांच्यापासून कोणकोणत्या कडा तयार होतात जरी येथे हे 0 0 1 0 0 0 1 0 0 0 1 असले तर त्यापासून कदाचित क्युबाईड तयार होत असेल हे कॉम्प्युटर ला शिकवण्यासाठी आपल्याला केवळ शिरोबिंदूंची माहितीच नाही तर दोन शिरोबिंदू जोडलेली माहिती देखील संग्रहित करावी लागेल तर येथे चार शिरोबिंदूंसाठी आपल्याकडे 1 2 3 4 5 6 अशा जोड्या आहेत 4 पैकी दोन जोड्यांमधील हे संयोजन आहे अशा प्रकारे आपण ते कॉम्प्युटर ला शिकवतो हे सांगण्याकरिता की त्या जोड्या ह्या विशिष्ट क्युबाईड च्या आहेत त्याचप्रमाणे इथे ट्री स्ट्रक्चर देखील असतील आणि आपणास या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल जसे की ऑब्जेक्ट कुठला आहे कोणते सरफेस एकमेकांशी जोडलेले आहेत आणि प्रत्येक सरफेसला किती कडा आहेत यासारख्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे तसेच त्या कडांमध्ये जे शिरोबिंदू आहेत त्या शिरोबिंदूंमधील x y ची माहिती काय आहे आणि म्हणूनच आपणास एका तपशीलवार श्रेणीबद्ध रचनेसह जाणे आवश्यक आहे तर येथे तुमची मूलभूत प्रोग्रामिंग संकल्पना चित्रात येते कधीकधी क्लास ला परिभाषित करणे हे देखील या बिंदूंना जोडण्यासाठी असलेली एक उपयुक्त संकल्पना आहे आणि जेव्हा आपण हे पॉइंट कनेक्ट करत असू तेव्हा त्यात नेटवर्क देखील येईल उदाहरणार्थ डेटा पॉइंटर हे नैसर्गिकरित्या चित्रात येतात एखाद्या सरफेस सारखे काहीतरी ज्याच्या कडा E 1 E 4 E 6 आहेत त्यामुळे E 1 ची रचना करण्यासाठी कदाचित आपणास 1 आणि 2 बिंदू वापरावे लागतील तर हे नैसर्गिकरित्या पॉइंटेड व्हेरिएबल म्हणून जोडलेले आहेत सामान्यतः प्रत्येक शिरोबिंदूमध्ये x y z असे 3 कोऑर्डिनेट्स असतात आणि प्रत्येक कडा ही दोन शिरोबिंदूंनी जोडली जाते जर आपण कडांसारखे काहीतरी असे म्हणत असू तर कडेच्या दोन्ही टोकांना हे शिरोबिंदू असलेच पाहिजेत आणि बहुतांश किमान 3 कडा प्रत्येक शिरोबिंदूला छेदल्या पाहिजेत म्हणजे मी असे काहीतरी म्हणतो आहे की हा शिरोबिंदू आहे इथे कदाचित एक कडा असू शकते दुसरी कडा येत आहे आणि इथून दुसरी कडा जात आहे अशा प्रकारे नेटवर्क तयार केले जाईल अगदी फेस सारखे काहीतरी परिभाषित करायचे असेल तरी तुम्हाला 3 कडा आवश्यक असतील उदाहरणार्थ येथे आपल्याकडे त्रिकोणी फेस आहे ही पहिली कडा ही दुसरी कडा आणि ही तिसरी कडा आहे तसेच इथे कदाचित हे शिरोबिंदू V 1 V 2 आणि V 3 आहेत मी म्हटल्याप्रमाणे हे वायरफ्रेम मॉडेल्स त्रिमितीय वस्तूचे निम्न प्रतीचे सादरीकरण आहे थ्रीडी ऑब्जेक्टचे सादरीकरण करण्याचा हा अगदी छोटा मार्ग आहे त्याचे फायदे आहेत जसे की तुम्ही भूमिती लोड करता किंवा भूमितीचे विश्लेषण करता किंवा कदाचित भूमितीवर प्रक्रिया केल्यानंतर केवळ तुमच्या दृष्टीनेच नाही अगदी अभियांत्रिकी डिझाइन दृष्टिकोनातून देखील हे उपयुक्त आहे तसेच हे वायरफ्रेम मॉडेल कॉम्प्युटर वर लोड करणे आणि मेमरी साफ करण्याकरिता वापरणे देखील अगदी सोपे आहे ते त्वरीत आणि कार्यक्षमतेने माहिती पोहोचवण्याचे काम करतातआणि आपल्याकडे अनेक दृश्ये असतील तसेच आम्ही त्यांची रचना देखील आपण सहजपणे तयार करू शकतो कोणत्याही रेषा ज्या आपण पाहत आहोत ते पृष्ठभागांचे छेदनबिंदू असावेत याचा अर्थ आपल्याला पृष्ठभाग कुठे जोडलेले आहेत याची कल्पना आहे कोणत्याही सातत्य विश्लेषणासाठी जसे की ऑब्जेक्ट्स डिझाइन करण्यासाठी अभियांत्रिकी मध्ये वापरली लोकप्रिय संख्यात्मक पद्धतींपैकी एक म्हणजे फायनाईट एलिमेंट अँन्यालीसीस पद्धती होय हे वायरफ्रेम मॉडेल डेटाचे विश्लेषण करणारी सुरुवातीची पायरी आहेत आजकाल लोक कॉम्प्युटर द्वारे नियंत्रित केलेले मशीन तसेच सीएनसी मशीन वापरतात अशा प्रकारचे मशिन या वायर मॉडेल्सची माहिती लगेच पुरवतात म्हणून आवश्यक ऑपरेशन्स जसे की वळणे आणि इतर गोष्टी सहजपणे तयार केल्या जाऊ शकतात कुठलेही हाय ऑर्डर मॉडेल ची रचना करण्याकरिता वायरफ्रेम ही एक मूलभूत पायरी आहे त्यांचे काही तोटे देखील आहेत म्हणजे जर आपण या यादीकडे लक्ष दिले नाही की कोणत्या कडा जोडल्या आहेत तर आपण कोणत्या प्रकारचे 3D ऑब्जेक्ट पहात आहोत हे ओळखणे आपल्याला अजिबात सोपे नसेल उदाहरणार्थ आपण हे पाहू आमच्याकडे हे शिरोबिंदू आहेत जर फक्त हे डेटा पॉइंट शिरोबिंदु उपलब्ध असतील आणि कडांप्रमाणे जोडलेल्या शिरोबिंदूंच्या बाबतीत हे जुळत नसेल तर तो ऑब्जेक्ट अशा पद्धतीने दर्शविला जाऊ शकतो किंवा तो या पद्धतीने दर्शविला जाऊ शकतो किंवा या पद्धतीने देखील दर्शविला जाऊ शकतो किंवा त्याऐवजी इतर कोणतीही वस्तू जी पाहिली जाऊ शकते म्हणून वायरफ्रेम मॉडेल्स वापरण्याच्या बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे त्यामुळे पृष्ठभागाच्या रचना करण्याच्या बाबतीत नेहमीच अस्पष्टता असते आणि तो ऑब्जेक्ट वस्तूच्या आकारमान आणि पृष्ठभागांबद्दल काहीही परिभाषित करत नाही सहसा अस्पष्टतेचा अंदाज किंवा त्याचा अर्थ लावणे कठीण असते आणि त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची कॉम्पुटेशनल माहिती जसे दोन पृष्ठभागांमधील छेदणारीरेखा किंवा प्रतिच्छेदन मॉडेल निर्धारित करण्याची क्षमता नसते जेव्हा तुमच्याकडे दोन तीन मॉडेल्स असतात जे एकमेकांना छेदतात तेव्हा ते जेथे कुठे वक्राने जोडले जातात तेव्हा त्यांचे सादरीकरण करणे थोडेसे कठीण असते आता आपण दुसरा ऑब्जेक्ट ज्याचे नाव पृष्ठभागाचे मॉडेल आहे त्याकडे पाहू तर आपण तीन वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल शिकलो एक वायरफ्रेम मॉडेल पृष्ठभाग मॉडेल आणि घन मॉडेल तर आता आपण या पृष्ठभाग मॉडेल्स कडे वळत आहोत पृष्ठभागाचे मॉडेल एखाद्या ऑब्जेक्ट च्या त्वचेचे प्रतिनिधित्व करते या त्वचेची जाडी किंवा सामग्री नसते आणि सहसा या पृष्ठभागांना आपण गणितीय फंक्शन्स द्वारे परिभाषित करतो पृष्ठभाग परिभाषित करण्यासाठी आपण पॅरामेट्रिक व्हेरिएशन्स चा वापर करतो आणि हे पृष्ठभाग मॉडेल वायरफ्रेम मॉडेलमधील कुठलीही अस्पष्टता किंवा असमानता काढून टाकतात याकरिता लपवलेल्या रेषा ते दाखवत नाहीत आणि चांगले व्हिज्युअलायझेशन तसेच व्हिज्युअलायझेशन आणि प्रस्तुतीकरण केवळ पृष्ठभाग मॉडेल्स मुळेच शक्य आहे आणि या नेटवर्कमध्ये ऑब्जेक्ट्स अधिक वास्तववादी दिसतात उदाहरणार्थ मोल्ड डिझाईन्स डाय डिझाईन अशा प्रकारच्या गोष्टी या पृष्ठभागाच्या मॉडेल्सद्वारे सहजपणे तयार केल्या जाऊ शकतात अगदी जटिल असे फ्री फॉर्म्ड पृष्ठभाग जसे शिप हल्स विमानाचा सांगाडा आणि कार चे शरीर ह्या सर्वांची रचना करण्याकरिता आपण पृष्ठभाग मॉडेल चा वापर करू शकतो तसेच खडबडीतपणा रंग परावर्तकता यापैकी काहीही आपण ते पृष्ठभागाच्या मॉडेलवर सहजपणे नियुक्त करू शकतो वायर मॉडेल्सची ही संकल्पना 1900 च्या आसपास आली ज्यावेळी लोक फायनाईट डिस्क्रिटायझेशन बघणे पृष्ठभागाचे सादरीकरण समजून घेणे पृष्ठभागाची जोडणी करणे या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून असत आणि याकडे लोकांना वळवण्याकरिता टिपक्यांसारख्या दिसणाऱ्या वायरफ्रेम मॉडेल्स चा उपयोग करीत असत मग 1930 40 च्या दशकाच्या आसपास लोक पृष्ठभागाचे मॉडेल अशा नावाचे काहीतरी पाहू लागले कारण त्यांना ऑब्जेक्टस वरील ड्रॅग लिफ्ट जाणून घेण्यात अधिक रस असे उदाहरणार्थ येथे आपण एक विमान दाखवत असू तर त्याचा पृष्ठभाग कुठला असावा कारण जुन्या काळातील विमानांची नेहमीच अंतर्गत रचना असे आणि त्याला तुम्ही पृष्ठभागांनी झाकून ठेवत असाल तर आता तो पृष्ठभाग त्या विमानावर कसा वळवला जावा जेणेकरून त्या ऑब्जेक्ट वर कमी ड्रॅग आणि जास्त लिफ्ट असतील कारण आधीच्या काळातील बांधकामांत ठराविक संमिश्र साहित्य वापरण्यात येत नव्हते म्हणून त्यांना ऑब्जेक्ट उत्तम रित्या बिघडवून विद्रुप करावा लागेल जो त्याचा अंतर्गत सांगाड्याच्या संरचनेच्या आधारावर टिकून आहे म्हणजेच अशा प्रकारच्या प्रक्रियेला म्हणजे विकृत करणे किंवा रिव्हेट करणे यासाठी पृष्ठभागाची माहिती आवश्यक आहे आणि संपूर्ण पृष्ठभागाच्या मॉडेलिंगची संकल्पना 1940 च्या दशकात आली आणि पॅरामेट्रिक व्हेरिएशन्स चा वापर करून ते ज्या प्रकारे विकसित झाले विशेषत पृष्ठभागांच्या कून्स मार्गाने त्याबद्दल आपण नंतरच्या तासात शिकू बेझियर bezier पृष्ठभाग स्प्लाइन पृष्ठभाग यांसारखे भिन्न प्रकारचे पृष्ठभाग असतात आणि काही अर्थाने या कून पृष्ठभागांद्वारे पृष्ठभागांच्या छेदनबिंदूबाबतची अस्पष्टता दूर केली जाईल तर वक्रांबद्दलची पॅरामेट्रिक माहिती आपण कुठे वापरू शकतो याचाच अर्थ तेथे एक वक्र असू शकतो तेथे आणखी एक वक्र आहे तेथे आणखी एक वक्र आहे तेथे आणखी एक वक्र आहे पृष्ठभागासारखे काहीतरी दर्शवण्यासाठी या वक्रांना कसे जोडायचे तर अशा प्रकारे हे संपूर्ण पृष्ठभाग मॉडेलिंग पॅरामेट्रिक व्हेरिएशन्स चा वापर करून कार्य करते विशेषत या प्रकारच्या पृष्ठभागाच्या मॉडेलिंगचा वापर बुलेट सारख्या शेल साठी केला जातो ज्या तुम्हाला त्या शेलवर बाह्य शेल्सवर किंवा त्या प्रकारच्या वस्तूंच्या घुमटांवर पहायला मिळतात तसेच कार बॉडी पॅनेल्स विमानाचा सांगाडा कदाचित फॅन ब्लेड्स ट्विस्टेड फॅन ब्लेड्स आणि कदाचित विंड टर्बाइन ब्लेड्स यावर देखील दिसतात या प्रकारच्या गोष्टींचे पृष्ठभाग गुंतागुंतीचे पृष्ठभाग आहेत अशा प्रकारच्या गोष्टी कशा करायच्या यासाठी पृष्ठभाग मॉडेलिंग ची संकल्पना आवश्यक आहे आणि ते जहाजबांधणीच्या आणि दुसरे म्हणजे शू उद्योगात देखील खूप पसरलेले आणि लोकप्रिय आहेत जर तुम्ही यांत्रिक उद्योग पहात असाल तर फोर्जिंग आणि कास्टिंग ऑपरेशन्समध्ये बहुधा या पृष्ठभागाच्या मॉडेलिंग तत्त्वांचा समावेश असतो CAD ह्या नावाचा अतिशय लोकप्रिय शब्द आहे कॉम्प्युटर एडेड ड्राफ्टिंग आणि कॉम्प्युटर एडेड डिझाइनिंग या प्रकारच्या संकल्पनांना पृष्ठभागाच्या संरचनेची आवश्यकता असते ते तयार करण्यासाठी कॉम्प्युटर पॅकेजेस उपलब्ध आहेत आता हे सॉफ्टवेअर त्या सॉफ्टवेअरची पार्श्वभूमी कशी कार्य करते हे आपण जाणून घेणार आहोत म्हणून प्रथम वक्र बांधण्यापासून सुरुवात होते ज्याला आपण स्प्लाइन्स म्हणतो ज्यातून 3D पृष्ठभाग नंतर स्वीप किंवा मेश केले जातात जर मला एखादे भांडे बनवायचे असेल तर मला आवश्यक असलेली माहिती म्हणजे वक्र असेल आणि अक्षासारखे देखील काहीतरी आवश्यक आहे जर मी ही संपूर्ण पट्टी याच्याभोवती फिरवली तर मी एक कप बांधण्याच्या स्थितीत असेन हा तो पृष्ठभाग आहे ज्याची आपण रचना करू इच्छितो जो 0 जाडीचा आहे तर अशा प्रकारच्या स्प्लाइन्सचा वापर करून आपण त्याची रचना करण्याच्या स्थितीत असू तर एक कॉम्प्युटर प्रोग्राम असेल ज्यात आपण बिंदूंच्या आधारे त्याची परिभाषा करू शकतो तर जे काही सॉफ्टवेअर आपण शिकणार आहोत ते म्हणजे जेव्हा तुम्ही स्क्रीनला स्पर्श करणार असाल किंवा कदाचित पॉइंटवर क्लिक कराल तेव्हा फ्रंट एन्ड ती माहिती घेतो आणि त्या प्रोग्रामिंगच्या बॅक एन्ड ला पाठवतो कडा आणि शिरोबिंदूचा वापर करून त्याची जोडणी करा स्प्लाइनसारखे काहीतरी फिट करा मग तो तुम्हाला कोणता अक्ष फिरवायचा आहे याबद्दल माहिती विचारतो तुम्हाला ते बिंदू विचारतो तुम्ही त्याची निवड करा आणि मग ते फिरून हे ऑब्जेक्ट तयार करते त्यामुळे पुढच्या तासात आपण काय शिकणार आहोत याची पार्श्वभूमी आणि पुढे काय असेल याची बरीच माहिती असेल दुसरी पद्धत म्हणजे पृष्ठभागाचे खांब आणि नियंत्रण बिंदू यांच्या हाताळणीद्वारे पृष्ठभागाचे थेट संरचना करणे विशेषत पृष्ठभागांचे प्लॅनर पृष्ठभागांमध्ये वर्गीकरण केले जाते दुसरे म्हणजे दंडगोलाकार किंवा शंकूच्या आकाराचे पृष्ठभाग आणि शिल्पित पृष्ठभाग जर ते प्लॅनर पृष्ठभाग असेल तर ते मागील बाजूने ते कसे कार्य करते हे समजण्याकरिता P 0 P 1 P 2 या तीन बिंदूंमधून जाणारा समतल पृष्ठभाग दिलेला आहे जेव्हा तुम्ही कॉम्प्युटर वर पृष्ठभाग तयार करत असाल तेव्हा कदाचित आपल्याला P 1 P 2 P 3 असे बिंदू द्यावे लागतील x y z कोऑर्डिनेट्स एकतर आपण स्टायलस स्क्रीन ला टच करून टाईप करतो किंवा कदाचित त्या पृष्ठभागावर माउस क्लिक करतो जिथे आपण x y z माहिती देऊ एकदा आपल्याकडे ती x y z माहिती मिळाली की ते पार्श्वभूमीवर u v चे पॅरामेट्रिक व्हेरिएशन्स तयार करेल पहिला बिंदू P 0 दुसरा बिंदू P 1 आणि तिसरा बिंदू P 2 ची माहिती वापरून त्या पृष्ठभागावरील कोणताही बिंदू प्रक्षेपित केला जाऊ शकतो कारण या शिरोबिंदूंपासून आपल्याला पृष्ठभाग तयार करायचा आहे म्हणून एकदा शिरोबिंदू नसताना या तीन बिंदूंमधून जाणारा पृष्ठभाग अशा प्रकारच्या पॅरामीट्रिक व्हेरिएशन्स वापरून तयार केला जाऊ शकतो आणि आपल्याला हे आवडेल कारण तो एक पृष्ठभाग कदाचित वक्र आकाराचा असेल तर नॉर्मल वेक्टर देखील महत्वाचे आहेत हे कदाचित प्लॅनर प्रकारचे पृष्ठभाग असू शकतात किंवा ते किंचित वक्र प्रकारचे पृष्ठभाग असू शकतात किंवा कदाचित त्या पृष्ठभागाचे अभिमुखता देखील आपल्याला आवश्यक असेल त्यामुळे सामान्य पृष्ठभाग देखील आवश्यक आहे परंतु आपल्याकडे फक्त तीन बिंदूंबद्दल माहिती आहे आम्हाला कोणत्या पृष्ठभागाची रचना करायची आहे याबद्दल पूर्ण माहिती नसेल तर त्या बाबतीत आपण पुन्हा P 1 P 0 च्या दृष्टीने सामान्य वेक्टर वापरतो P 2 P 0 बिंदूंसोबत त्याची क्रॉस प्रॉडक्ट घेतो त्याचप्रमाणे P 1 P 0 P 2 P 0 क्रॉस प्रॉडक्ट आपण तयार करू आणि त्यांचा वापर करून आम्ही पृष्ठभागावर सामान्यतः काय असू शकते ते तयार करण्याच्या स्थितीत असू रंगाच्या मॅपिंग च्या आधारावर आपण ते योग्य पद्धतीने करू आणि पुढील तासात आपण पृष्ठभागाच्या मॉडेल्सबद्दल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या स्प्लाइन पृष्ठभागांबद्दल अधिक जाणून घेऊ